या व्याख्यानात आपले स्वागत आहे गेल्या काही व्याख्यानांमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफसायकल मॉडेल्स पाहिले आता आपण क्लासिकल मॉडेल पाहणे सुरू करू जे अत्यंत इंटुईटीव्ह आहे क्लासिकल वॉटर फॉल मॉडेल आणि या मॉडेलचे डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजेच ईंटरेशन बहुदा इटरेटीव्ह वॉटर फॉल मॉडेल व्ही मॉडेल प्रोटोटाइपिंग मॉडेल इत्यादी आपण शिकलो आणि बर्याच वर्षांमध्ये वॉटर फॉल मॉडेलच्या उणीवा लक्षात घेतल्यामुळे आणखी काही मॉडेल्स समोर आली हे रॅड मॉडेल इन्क्रिमेंट मॉडेल इन्क्रिमेंटल विथ इटरेशन मॉडेल आणि इवोल्युशनरी मॉडेल आले मागील व्याख्यानात आम्ही इन्क्रिमेंटल मॉडेल पाहिले होते आज आपण प्रथम इवोल्युशनरी मॉडेलकडे व नंतर अजाईल डेव्हलपमेंट मॉडेलकडे पाहू हे खरं तर ईंटरेशनसह एक इवोल्युशनरी मॉडेल आहे लक्षात ठेवा मागील लेक्चर मध्ये आम्ही असे म्हटले आहे की विद्यमान कार्यक्षमता जी वितरीत केली गेली आहे त्या आणि ग्राहकांच्या फीडबॅकाच्या आधारे सुधारित केल्या त्यांना ईंटरेशन हा शब्द वापरला जातो आता इन्क्रिमेंटल इवोल्युशनरी मॉडेल पाहू वॉटर फॉलवर आधारीत मॉडेलबद्दल आम्ही सांगितलेली एक मुख्य समस्या म्हणजे प्रोजेक्टच्या सुरूवातीस सॉफ्टवेअर रिक्वायरमेंन्ट घेतल्या जातात परंतु नंतर येथे व्यावहारिक परिस्थिती बद्दल बघा केपर्स जोन्स यांनी 8000 प्रोजेक्टवर संशोधन केले आणि त्यांना आढळले की 40 टक्के रिक्वायरमेंन्ट नवीन आल्या आहेत जेव्हा प्रोजेक्ट आधीच सुरू झाला होता आम्ही सॉफ्टवेअर रिक्वायरमेंन्ट फ्रोजन केल्यानंतर प्रारंभ नंतरयात 40 टक्के बदल समाविष्ट करणे फार कठीण जाईल कारण प्रत्यक्षात ही सरासरी आकृती आहे 40 टक्के हे काही प्रोजेक्टसाठी जास्त अधिक असू शकते आणि म्हणूनच अशा मॉडेलची रिक्वायरमेंट्स आहे जे आवश्यक बदल प्रभावीपणे हाताळू शकेल वेगवेगळ्या कारणांमुळे रिक्वायरमेंट्स बदलू शकतात कदाचित व्यवसाय खूप वेगाने बदलतो एकदा त्यांनी व्यवसायाची व्याख्या केली की एक महिना नंतर व्यवसाय प्रक्रिया बदलू शकेल किंवा तंत्रज्ञान बदलू शकेल किंवा कदाचित त्यांना काय आवश्यक आहे ते समजले नसेल आणि काहीतरी सांगितले असेल किंवा कदाचित ते काही सांगण्यास विसरले असतील वगैरे तर विविध कारणांमुळे रिक्वायरमेंट्स बदलतात आणि आम्हाला आवश्यक असे बदल प्रभावीपणे हाताळू शकतील असे मॉडेल आवश्यक आहे एक मार्ग ज्याला अतिशय आश्वासक मानले गेले आहे ते म्हणजे प्रत्येक वेळी सिस्टमचा फक्त एक छोटासा भाग करा ग्राहक जोखमीमुळे हे केलेले काम बदलावा लागेल याची त्यांना खात्री नसते या छोट्या कामासाठी थोडीशी प्लॅन करा थोडेसे डिझाइन करा थोडे कोड करा आणि एकदा तो छोटासा भाग पूर्ण झाला की ग्राहकाला त्याच्या मूल्यमापन व फीडबॅकासाठी द्या येथे ग्राहकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते यूजर टेस्टर इंटिग्रेटर टेकनिकल रायटर हे सर्व डेव्हलपमेंट मध्ये सामील असतात या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्ती काय आहे ते पाहू या टॉम ग्लिब इवोल्युशनरी मॉडेलवर त्याचे काय म्हणणे आहे ते म्हणतात की "एक जटिल सिस्टिम सर्वात यशस्वी होईल जर छोट्या स्टेपमध्ये अंमलात आणले तर अयशस्वी होण्याच्या मागील यशस्वी टप्प्यावर "माघार" घ्या जर काही कार्यक्षमतेची पूर्णपणे रिक्वायरमेंट्स नसेल तर किमान आपण आधीच्या आवृत्तीवर परत जाऊ शकता जे स्वीकार्य आहे आणि नंतर तेथून सर्व संसाधने टाकण्यापूर्वी वास्तविक जगाकडून फीडबॅक प्राप्त करण्याची संधी डेव्हलप करा आणि आपण संभाव्य त्रुटी दुरुस्त करू शकता तर टॉम गिलिबच्या मते त्याने या काही ओळींमध्ये येथे डेव्हलप केलेले इवोल्युशनरी मॉडेल विविध कारणांमुळे आवश्यकतेनुसार बदल हाताळण्यासाठी एक अतिशय आशादायक मॉडेल आहे व्यक्त केले आहे ईंटरेशन असलेल्या इवोल्युशनरी मॉडेलबद्दल क्रेग लॅरमन काय म्हणतात ते पाहूया "इव्होल्यूशनरी इटरेटिव्ह डेव्हलपमेंटचा अर्थ असा आहे की ईंटरेशन सुरू होण्यापूर्वी मुख्य अप फ्रंट स्पेसिफिकेशनमध्ये पूर्ण डिफाइन आणि फ्रोजन ऐवजी रिक्वायरमेंट्सप्लॅनएस्टीमेट्स आणि सोल्यूशन्स डेव्हलप होते किंवा रिफाइन केले जातात अनप्रेडिक्टबल शोध आणि नवीन उत्पादनाच्या विकासामध्ये बदल करण्याच्या पद्धतीशी विकासात्मक पद्धती सुसंगत आहेत तर क्रेग लॅरमन म्हणतात की जेव्हा एखादी समस्या येते आणि प्रोजेक्ट सुरू होतो तेव्हा आवश्यक त्या सर्व गोष्टींचे दृश्यमान करणे खूप अवघड असते जेव्हा आपण काम सुरू सुरु करतो तेव्हा आपल्याला काळात नाही की काय चूक आहे खरोखर काय आवश्यक आहे इत्यादी तर वॉटर फॉल च्या मॉडेलबद्दल अतिशय गंभीर आहे जिथे विकास सुरू होण्यापूर्वी रिक्वायरमेंट्स पूर्ण डिफाइन केल्या जातात आणि जमा केल्या जातात आणि म्हणूनच इवोल्युशनरी मॉडेल हा त्याचा मार्ग आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसार आहे आता वापरली जाणारी बरीच डेव्हलपमेंट मॉडेल्स जी लोकप्रिय झाली आहेत त्यांनी काही प्रमाणात इवोल्युशनरी मॉडेल चा वापर केला आहे चला इवोल्युशनरी मॉडेल पाहू येथे सॉफ्टवेअरचे कोर मॉड्यूल्स प्रथम डेव्हलप केले गेले आहेत आणि हे सुधारित क्षमतांच्या पातळीमध्ये रिफाइन केले गेले आहे ज्यास ईंटरेशन म्हणतात ईंटरेशनमध्ये नवीन कार्ये जोडली जातील आणि वापरकर्त्याच्या फीडबॅकाच्या आधारे विद्यमान कार्यक्षमता देखील बदलू शकतात आणि प्रत्येक विकास प्रत्येक ईंटरेशन मिनी वॉटर फॉल मॉडेलद्वारे डेव्हलप केली जाते प्रत्येक ईंटरेशनच्या शेवटी काही कोड ग्राहकांना देण्यात येतो व प्रोजेक्टच्या शेवटी कदाचित प्रोजेक्ट च्या कामातील विद्यमान कार्यक्षमता बदललेली असेल प्रोजेक्ट मध्ये कोणतीही नवीन कार्ये समाविष्ट केली गेली नसतील परंतु केवळ विद्यमान कार्यक्षमता रिफाइन झाली आहेत किंवा असे होऊ शकते की विद्यमान कार्यक्षमता थोडी बदलली आहेत आणि नवीन कार्ये समाविष्ट केली गेली आहेत तर हे इन्क्रिमेंट आहे म्हणून हे इन्क्रिमेंटल डेव्हलपमेंट असते पण मग प्रश्न असा आहे की इन्क्रिमेंटल डेव्हलपमेंट आणि इवोल्युशनरी डेव्हलपमेंट कसे वेगळा आहे कारण जसे आपण पाहू शकता की या दोन्ही इन्क्रिमेंटल आणि इवोल्युशनरी मॉडेल्समध्ये तेथे काही प्रमाणात वाढ झाली आहे ज्यावर सिस्टिम डेव्हलप केली गेली आणि ही इन्क्रिमेंट ग्राहकांच्या साइटवर डिप्लॉईड केली आहे आणि त्याचा फीडबॅक प्राप्त केला आहे परंतु मी येथे नमूद करू इच्छितो की पूर्णपणे इन्क्रिमेंटल मॉडेलमध्ये आपल्याला आमच्या शेवटच्या चर्चेतून हे लक्षात आले असेल की त्या सर्व रिक्वायरमेंट्स ओळखल्या गेल्या आहेत आणि त्या लहान इन्क्रिमेंट मध्ये नियोजित आहेत प्रत्येक इन्क्रिमेंट डिप्लॉय केली आहे केलेला फीडबॅक प्राप्त होतो आणि बदल घडू शकतात परंतु इन्क्रिमेंटल मॉडेलमध्ये सर्व रिक्वायरमेंट्स आरंभ करण्यासाठी एकत्र केल्या जातात परंतु इवोल्युशनरी मॉडेलमध्ये असे होत नाही येथे सिस्टीमच्या सर्वांगीण समजानंतर आपण खरोखरच सर्व रिक्वायरमेंट्स ताब्यात घेत नाही परंतु नंतर काही कोर किंवा रिस्क मोड्यूल्ससह त्या रिक्वायरमेंट्स करण्यास सुरवात करतो प्रत्येक ईंटरेशनच्या शेवटी एक टेस्टिंग केलेली इंटिग्रेटेड एक्झिक्युटेबल सिस्टम डेव्हलप केली जाते जी ग्राहक साइटवर डिप्लॉय असते प्रत्येक ईंटरेशनची लांबी साधारणपणे निश्चित केली जाते जसे की 2 आठवड्यापासून 1 महिन्यापर्यंत किंवा 1 5 महिने ते 2 6 आठवड्यांपर्यंत आणि विकास बर्याच ईंटरेशनवर वाढत जातो उदाहरणार्थ 10 ते 15 ईंटरेशन नंतर सिस्टिम डेव्हलप होऊ शकते जसे आपण इवोल्युशनरी मॉडेल पाहू शकता रिक्वायरमेंट्स फ्रोजन केल्या जात नाहीत परंतु येथे ग्राहकास भाग घेण्यास प्रोत्साहित केले जाते फीडबॅक देण्यासाठी ज्याच्या आधारे पुढील घडामोडी घडतात आणि ग्राहकांचा फीडबॅक विचारात घेऊन कार्यक्षमता सुधारित केली जाते तर येथे रिक्वायरमेंट्स ईंटरेशनमध्ये सुधारित केल्या जातात काही विद्यमान कार्ये तसेच नवीन कार्यक्षमता वितरित केल्या जातात येथे ग्राहक साईटवर लागोपाठ आवृत्त्या डेव्हलप करून पाठवल्या जातायत प्रत्येक आवृत्ती काही उपयुक्त कार्य करण्यास सक्षम आहे जी ग्राहक वापरू शकेल आणि फीडबॅक देऊ शकेल आणि नवीन प्रकाशनात नवीन कार्ये समाविष्ट होऊ शकतात आणि विद्यमान कार्यक्षमता देखील सुधारित आणि रिफाइन होऊ शकतात आम्ही आकृत्यानुसार त्याचे असे प्रतिनिधित्व करू शकतो जे सुरुवातीला रफ रिक्वायरमेंट्स असते सिस्टमला काय करावे लागेल हे समजून घ्या आणि नंतर ईंटरेशन होऊ शकतात काही ईंटरेशन येथे दर्शविली आहेत प्रत्येक ईंटरेशनमध्ये एक छोटा वॉटर फॉल असतो जेथे एक छोटासा भाग निर्दिष्ट करण्याची रिक्वायरमेंट्स असते आणि लगेच त्याची टेस्टिंग करून ग्राहक साइटवर पाठवला जातो प्रारंभिक आवृत्तीसह प्रारंभ करण्यासाठी फीडबॅक प्राप्त केला जातो तेथे अनेक इंटरमिजिएट आवृत्त्या आहेत आणि त्यानंतर अंतिम आवृत्ती ग्राहक साइटवर डिप्लॉय केली जाते इवोल्युशनरी मॉडेलचा फायदा असा आहे की ग्राहक सिस्टिम वापरु शकतो आणि फीडबॅक देऊ शकतो आणि म्हणूनच इवोल्युशन मॉडेल वापरकर्त्याच्या रिक्वायरमेंट्स अचूक वापरकर्त्याची रिक्वायरमेंट्स शोधणे आणि ग्राहकांच्या रिक्वायरमेंट्स पूर्ण करण्यासाठी ग्राहकाला वितरित केल्यानंतर ते अधिक उपयुक्त ठरेल तसेच या प्रत्येक वेळी टेस्टिंग घेतल्या गेल्या असल्याने प्रत्येक इन्क्रिमेंटची टेस्टिंग घेतली जाते आणि ग्राहकांच्या जागी डिप्लॉय केली जाते म्हणूनच अधिक चांगल्या प्रकारे टेस्टिंग घेतल्या अधिक इंटिग्रेशन ऍक्टिव्हिटीज केल्या जातात या प्रक्रिये मुळे त्यात कमी बग असण्याची शक्यता असते आणि प्रत्येक वेळी डेव्हलपर प्रत्येक छोट्या भागावर लक्ष केंद्रित करतात यामुळे कॉम्प्लेक्सिटी मॅनेज करण्यास मदत होते बदलत्या रिक्वायरमेंट्स चांगल्या प्रकारे मॅनेज करता येता ग्राहक फीडबॅक प्राप्त आणि समाविष्ट केले जातात ग्राहकाना आवृत्ती पटकन मिळते सॉफ्टवेअर वापरून ते प्रशिक्षित होतात बग असल्यास पुढील ईंटरेशनमध्ये हे चांगल्या पदतीने निश्चित केले जातात परंतु नंतर इवोल्युशनरी मॉडेलमध्ये काही समस्या आहेत इवोल्युशनरी मॉडेलच्या समस्यांविषयी जागरूक होऊया आपण पाहिले आहे की याचे बरेच फायदे आहेत परंतु येथे प्रक्रिया अनिश्चित असते आपण इन्क्रिमेंट डेव्हलप करतो आणि ग्राहकांचा फीडबॅक मिळवतो आता ग्राहक फक्त रिक्वायरमेंट्स बदलत राहिल्यास काय करावे बदल करणे वगैरे ग्राहकाला विचारत रहा म्हणून प्रक्रिया अनिश्चित आहे हे केव्हा संपेल ते आम्हाला माहित नाही कारण ग्राहक रिक्वायरमेंट्स बदलत राहू शकेल आणि आमची दीर्घ मुदतीची प्लॅन असेल तर मनुष्यबळ डिप्लॉय करणे त्यांची नेमणूक करणे कामांचे वेळापत्रक बनवणे नियंत्रण करणे इत्यादी सोपे होते येथे या सर्व समस्या प्रधान आहेत सिस्टिम ची रचना खराब आहे कारण संपूर्ण डिझाइनमध्ये त्याचे फक्त छोटे भाग बनविलेले आहेत जे डिझाइन केलेले आणि समाकलित केलेले आहेत कोड सतत बदलला जात असतो जर प्रत्येक वेळी ग्राहक बदल सांगत असेल तर कोडची रचना कमी होत जाते आणि प्रत्येक वेळी सिस्टम अंतिम आवृत्तीमध्ये रूपांतरित करू शकत नाही आता आपण स्पाइरलं मॉडेल पाहू स्पाइरलं मॉडेलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रिस्क हाताळणे येथे स्पाइरलं ची आकृती पहा हे मॉडेल स्पायरलचेअनुसरण करते बोहेम यांनी प्रस्तावित केले होते येथे स्पायरलच्या प्रत्येक लूपला फेज म्हणतात आणि सिस्टिम बर्याच फेज मध्ये डेव्हलप होते लूप ची कोणतीही निश्चित संख्या नाही जसजशी सिस्टिम डेव्हलप होते अधिकाधिक लूप तयार केली जातात अंतिम वितरण होईपर्यंत या स्पाइरलं वर बर्याच लूप असू शकतात परंतु स्पाइरलंच्या प्रत्येक फेजच्या असलेल्या प्रत्येक लूपवर एक वैशिष्ट्य ओळखले जाते आणि डेव्हलप केले जाते आपल्यास येथे स्पाइरलं मॉडेलवर चार भाग दिसतात पहिल्या भागात फेज मध्ये काय करावे लागेल हे ओळखले जाते आणि नंतर काही अनिश्चितता असल्यास तांत्रिक अनिश्चितता किंवा वापरकर्त्याची रिक्वायरमेंट्स स्पष्ट नसल्यास रिस्क सोडवण्यासाठी प्रोटोटाईप डेव्हलप केला जातो आणि नंतर पुढील ईंटरेशन ग्राहकाला त्याच्या मूल्यांकनासाठी दिली जाते आणि नंतर आणखी एक वैशिष्ट्य विचारात घेतले जाते तर प्रत्येक ईंटरेशनमध्ये एक किंवा अधिक वैशिष्ट्ये हाती घेतली जातात रिस्क सोडविली जाते आणि त्यानंतरचा विकास होतो आणि ग्राहकांचा फीडबॅक येथे पाहिले जाऊ शकते हे मॉडेल अत्यंत रिस्क च्या प्रकल्पांसाठी उपयुक्त आहे जिथे तंत्रज्ञान माहित नाही अशा प्रकारचे सॉफ्टवेअर डेव्हलप होण्याची ही पहिलीच वेळ आहे तंत्रज्ञान निश्चित नाही वगैरे तर प्रत्येक वेळी काही वैशिष्ट्ये सर्वात धोकादायक वैशिष्ट्य ओळखली जातात रिस्क सोडविली जाते ती डेव्हलप केली जाते आणि ग्राहकांच्या फीडबॅकासाठी दिली जाते आणि पुढील वैशिष्ट्यांचा संच घेतला जातो येथे रिस्क कोणत्याही परिस्थितीत प्रतिकूल आहे जी प्रोजेक्टच्या यशस्वी कम्प्लिशनमध्ये अडथळा आणते या तांत्रिक अडचणी असू शकतात पण त्याही स्पष्ट नाहीयेत ग्राहकाला त्याच्या रिक्वायरमेंट्स स्पष्टपणे सांगता येत नाहीत आणि या रिस्क वर मात करण्यासाठी येथे एक प्रोटोटाईप डेव्हलप केला आहे जर रिक्वायरमेंट योग्य नाही आहेत अशी रिस्क वाटत असेल तर प्रोटोटाइप ग्राहकाला दिला जातो जेणेकरून आवश्यकतेनुसार तो स्पष्टपणे सांगू शकेल तिसरा चतुर्थांश भाग डेव्हलप करतात आणि व्हॅलिडेट करतात चौथ्या भाग ग्राहकांचा फीडबॅक घेण्यासाठी हे ग्राहकांना डेव्हलप्ड सोल्युशन्स देते आणि पुढील पुढील आवृत्तीची प्लॅन पाठवतात आम्ही हे पाहू शकतो की प्रत्येक ईंटरेशन स्पायरलभोवती सॉफ्टवेअरची अधिकाधिक पूर्ण आवृत्त्या तयार होतात स्पाइरलं मॉडेलला मेटा मॉडेल असेही म्हटले जाते कारण स्पाइरलं चा एक लूप वॉटर फॉल मॉडेल आहे ईंटरेशन आहेत आणि म्हणूनच त्यात इवोल्युशनरी आणि इन्क्रिमेंटल मॉडेल समाविष्ट आहेत हे प्रोटोटाइप वापरते वॉटर फॉल मॉडेलचा स्टेप वाईज दृष्टीकोन कायम ठेवला जातो आणि म्हणूनच हे मॉडेल हास होऊ शकते किंवा इतर कोणत्याही मॉडेल म्हणून वापरले जाऊ शकते परंतु नंतर हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की स्पाइरलं मॉडेल अत्यंत रिस्कचे प्रोजेक्ट आणि मोठ्या प्रोजेक्ट साठी योग्य आहे आता आपण अजाईल मॉडेल्स पाहू जर आपण शब्दकोशात अजाईल चा अर्थ पाहिला असेल तर अजाईल म्हणजे सहजतेने हलवलेली अतिशय वेगवान चपळ सक्रिय सॉफ्टवेअर प्रक्रिया इत्यादि प्रकारे या शब्दकोशात अजाईल मॉडेलचे स्पष्टीकरण आहेत पण नंतर चपळ म्हणजे खूप वेगवान तर अजाईल मॉडेलचा मधील विकास इतर विकास मॉडेल्सच्या प्रगतीपेक्षा कमी वेळात झाला पाहिजे पण मग त्याचा विकास कसा वेगवान झाला आहे त्याच्या चपळाईने काय साध्य केले चपळता प्राप्त केली जाते कारण येथे प्रक्रिया बदलण्यासाठी खूप लवचिकता देतात की एखाद्या प्रोजेक्ट मध्ये काही विशिष्ट क्रिया करणे आवश्यक असेल तर ते केले जाते हे दुसर्या प्रोजेक्टसाठी आवश्यक नसल्यास ते सहजपणे सोडले जाऊ शकते कारण मॉडेल खूप लवचिक आहे वॉटर फॉल च्या मॉडेलच्या विपरीत तेथे पूर्वनिर्धारित ऍक्टिव्हिटीज आणि स्टेप्स इत्यादी आहेत येथे आम्ही प्रोजेक्टसाठी प्रोसेस फिट करू शकतो परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आपण वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी टाळू शकतो ते त्वरेने पूर्ण करण्यासाठी वेळेचा अपव्यय होणारी प्रत्येक गोष्ट आपण टाळली पाहिजे वेळेचा अपव्यय काय आहे कदाचित आम्ही खूप विस्तृत डॉक्युमेंट तयार करीत असल्यास आम्ही उल्लेख करीत आहोत की इटरेटीव्ह वॉटर फॉल च्या मॉडेलमध्ये विकासातील 50 टक्के प्रयत्न आणि वेळ डॉक्युमेंट तयार करण्यात जातो येथे आपण हे विस्तृत डॉक्युमेंट तयार करण्यात बराच वेळ वाचवितो प्रामुख्याने वॉटर फॉल च्या मॉडेलच्या उणीवांवर मात करण्यासाठी हे 90 च्या मध्यभागी प्रस्तावित झाले बदल विनंत्या हाताळणे हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आम्ही पाहिले आहे की इवोल्युशनरी मॉडेल बदल विनंत्या हाताळण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि अजाईल मॉडेल मध्ये इवोल्युशनरी डेव्हलपमेंटइवोल्युशनरी आणि इन्क्रिमेंटल डेव्हलपमेंट समाविष्ट असतात येथे रिक्वायरमेंट्स लहान इन्क्रिमेंट मध्ये विघटित केल्या जातात आणि डेव्हलपमेंट इन्क्रिमेंटप्रमाणे होते येथे काही गोष्टी महत्वाच्या आहेत विस्तृत डॉक्युमेंट तयार करण्याऐवजी खालील प्रक्रिया काटेकोरपणे केल्यावर येथे व्यक्ती एकमेकांना डॉक्युमेंटेशन पाठविण्याऐवजी एकमेकांशी संवाद साधतात ते परस्परसंवादाद्वारे एकमेकांना समजावून सांगतात वॉटर फॉल च्या मॉडेलमध्ये डेव्हलपमेंटची प्रगती डॉक्युमेंटच्या आधारे मोजली जाते आवश्यक डॉक्युमेंट पूर्ण आहेत का डिझाइन डॉक्युमेंटेशन पूर्ण आहेत का तपशीलवार डिझाइन पूर्ण आहेत का कोड डॉक्युमेंटेशन पूर्ण झाले आहे का टेस्टिंग डॉक्युमेंटेशन पूर्ण आहे का परंतु येथे प्रगती चालू असलेल्या सॉफ्टवेअरच्या दृष्टीने मोजली जाते जी डेव्हलप झाली आहे किती ईंटरेशन पूर्ण झाली आणि प्रत्येक ईंटरेशनमध्ये काही कार्यरत सॉफ्टवेअर ग्राहक साइटवर डिप्लॉय केले जातात येथे ग्राहकास डेव्हलपमेंटमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते प्रोजेक्टच्या सुरूवातीस करारावर स्वाक्षरी करण्याऐवजी डेव्हलपमेंटमध्ये सहयोग करण्यास प्रोत्साहित केले जाते आणि येथे असे गृहित धरले जाते की बदल घडून येतीलरिक्वायरमेंट्स बदलतील आणि त्या कशा हाताळायच्या दीर्घकालीन प्लॅन बनविण्याऐवजी आणि त्या योजनेचे अनुसरण करण्याऐवजी येथे बदल स्वागतार्ह आहेत आणि ते बदल कसे हाताळायचे हे येथे महत्त्वाचे मुद्दे आहेत अजाईल पद्धती एक मोठी संज्ञा आहे बर्याच प्रोसेस डेव्हलपमेंट प्रोसेस आहेत ज्या एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग किंवा एक्सपी स्क्रम क्रिस्टल डीएसडीएम लीन इत्यादी सारख्या आल्या आहेत त्या प्रत्येकामध्ये अजाईल मॉडेलची वैशिष्ट्ये आहेत परंतु नंतर ते काही मार्गांनी भिन्न आहेत प्रत्येकाचे स्वतःचे लक्ष असते नवीन गोष्टी ओळखल्या जातात त्या प्रत्येकात आपण नवीन टर्म्स नवीन ऍक्टिव्हिटी इत्यादी पहाल परंतु त्या सर्वांमध्ये अजाईल पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत ज्यांची आपण मागील स्लाइडमध्ये नुकतीच चर्चा केली आहे डेव्हलपमेंट ओव्हर इन्क्रिमेंट ग्राहकांशी सुसंवाद साधणे कमी डॉक्युमेंटेशन डेव्हलपरमध्ये परस्पर संवाद साधणे समाकलित टेस्टिंग किंवा प्रत्येक ईंटरेशनची टेस्टिंग डिप्लॉयिंग ग्राहकांकडून फीडबॅक मिळवणे वगैरे या लेक्चरसाठी शेवटपर्यंत येऊन पुढील व्याख्यानात आपण अजाईल डेव्हलपमेंट मॉडेलबद्दल अधिक तपशीलांवर चर्चा करू